सर्वांना नमस्कार शेवटच्या वर्गात आम्ही शिफ्ट रजिस्टरचा काही विशिष्ट अर्ज पाहिला आणि तिथे आम्ही पाहिले की सीरियल इन म्हणून सीरियल आउटचा अभिप्राय सिक्वेन्स जनरेशन रिंग काउंटर जॉन्सन काउंटरला जन्म देऊ शकतो या विशिष्ट वर्गातील रेखीय अभिप्राय शिफ्ट रजिस्टर काय म्हणतात आणि त्याचे वेगवेगळे उपयोग काय ते पाहू तर लिनियर फीडबॅक शिफ्ट रजिस्टर द्वारे आपल्याला प्रत्यक्षात काय म्हणायचे आहे ते शिफ्ट रजिस्टर चे आउटपूट हे आठ लांबीचे आहे तुम्ही एक्स वन एक्स टू एक्स थ्री असेच एक्स 8 पर्यंत समजू शकता ठीक आहे तर हे एका ब्लॉकवर जाईल जिथे फीडबॅक फंक्शन आहे आणि फीडबॅक फंक्शन आउटपुट व्युत्पन्न करीत आहे आणि ते आउटपुट सिरियल इन म्हणून दिले जात आहे आणि जेव्हा आपण रेखीय म्हणतो तेव्हा हा सर्वसाधारण मामला रेषात्मक म्हणजे या फंक्शनला एक रेषीय संबंध आला आहे हे समीकरण एक रेषात्मक संबंध आहे ठीक आहे तर या प्रकरणात आम्ही हे सी 1 एक्स 1 अधिक सी 2 एक्स 2 ते सी 8 एक्स 8 वर लिहितो आणि हे गुणांक एकतर 0 किंवा 1 आहेत हे बायनरी जग आहे तर ते 0 किंवा 1 आहे तर 0 म्हणजे आहे हे व्हॅल्यू वापरलेले नाही ठीक आहे तर दुसर्या अर्थाने या फीड फीडबॅक फंक्शन जनरेशन लॉजिकवर या शिफ्ट रजिस्टर आउटपुटमधून कोणतेही टॅप नाही तर ते तेथे नाही y C1x1 C2x2 C3x3 C4x4 C5x5 C6x6 C7x7 C8x8 आणि जर तेथे 1 विद्यमान असेल तर त्या विशिष्ट टॅपचा समावेश आहे तर हे असे आहे की सीआय चे परिभाषित केले आहे एकतर 0 किंवा 1 टॅप विद्यमान आहे किंवा उपस्थित नाही टॅप करा आणि हे अधिक म्हणजे बेरीज ऑपरेशन जे एक्सओआरद्वारे प्राप्त केले जाते तर अशा प्रकारे सर्किट विकसित झाले आहे आणि जर आपण उदाहरणाकडे पाहिले तर y हे x1 अधिक x2 अधिक म्हणा x7 आहे बरोबर याचा अर्थ काय y x1 x2 x7 तर एक्स 1 एक्स 2 आणि एक्स 7 तर या तीन टॅप्स वापरल्या जातात या तीन टॅप्स वापरल्या जातात आणि त्या तीन इनपुटचा सारांश येथे दिला जातो या शिफ्ट रजिस्टरच्या या तीन आउटपुटचा सारांश येथे दिला जाईल आणि इनपुट y इनपुटला सिरियल इन म्हणून दिले जाईल उदाहरणार्थ जर फ्लिप फ्लॉप झाला तर ही शिफ्ट रजिस्टर सुरुवातीला या मूल्यासह लोड केली जाईल 1 0 0 1 1 0 1 1 ओके नंतर x1 x2 आणि x7 ही मूल्ये आहेत एक हे ठळक आहेत बरोबर नंतर y 1 XORed सह 0 XORed सह 1 असेल तर मूल्य 0 आहे तर 0 परत दिले जाईल तर घड्याळाच्या ट्रिगरसह काय होईल तर हे 0 येथे येईल तर सर्व काही 1 0 0 1 1 0 1 येथे स्थानांतरित होईल तर त्यावेळी आपला x1 x2 x7 हा ठळक आहे पुन्हा येथे 0 1 0 म्हणून 0 1 0 तर आता व्हॅल्यू 1 आहे तर पुढील व्हॅल्यू 1 मध्ये प्रवेश होईल आणि उर्वरित व्हॅल्यूज बदलल्या जातील आणि जेव्हा आपण नॉन लिनियर म्हणतो म्हणजे बेरीज ऑपरेशन्स व्यतिरिक्त तर हे एक्स 1 AND एक्स 2 आहे नंतर बेरीज x7 तर या गोष्टी ज्या रेषात्मक अभिप्राय अंतर्गत येतात ज्याबद्दल आपण येथे चर्चा करीत नाही आमचा विषय रेखीय अभिप्राय शिफ्ट रजिस्टर आहे y x1x2 x7 म्हणून आम्ही जे पाहिले आहे त्यास नव्याने परिभाषित केले आहे ज्याद्वारे आम्ही अभिप्राय बहुपद हा शब्द ओळखतो तर यात x1 x2 x8 पर्यंत ऐवजी आम्ही लांबीच्या या शिफ्ट रजिस्टरच्या आऊटपुटचे x म्हणून पॉवर 1 x to पॉवर 2 x to पॉवर 3 x to पॉवर 4 इ x to पॉवर 8 पर्यंत आपल्याला माहिती दर्शवितो आहे त्याप्रमाणे प्रत्येकास 1 युनिट उशीर झाला आहे तर एक मिनिटं उशीर झालाय म्हणजे डी दोन युनिट उशीर झालाय तर डी ने गुणाकार डी म्हणजे डी चा वर्ग त्याचप्रमाणे डी चा घन डी टू द पावर चार तर ही कल्पना आहे ठीक आहे तर या अर्थाने तुम्हाला x to पॉवर 8 पर्यंत मिळाले आहे बरोबर आणि त्यात इनपुट त्याला उशीर होत नाही हे एका घड्याळाच्या ट्रिगर नंतर आउटपुटवर येईल तर हे इनपुट दर्शविले जाते जसे एक्स टू द पावर 0 किंवा 1 एक्स टू द पावर 0 किंवा 1 f 1 C1x1 C2x2 C3x3 C4x4 C5x5 C6x6 C7x7 C8x8 तर बहुपदा तील हा 1 म्हणजे फंक्शन दर्शविला जात आहे आणि सहसा बर्याच प्रकरणांमध्ये त्याची लांबी 8 असते कारण त्याची आवश्यकता असते लांबी 8 तर x ते पॉवर 8 देखील दिसेल जर ते लांबीचे असेल तर एक्स टू पॉवर एन असणे देखील अपेक्षित आहे परंतु त्याशिवाय आणि जेथे जेथे कनेक्शन असेल तेथे दरम्यान बहुपद तयार होण्याचे आणखी एक मार्ग असू शकते म्हणजेच या सीआय मूल्ये 1 आहेत टॅप तेथे आहे अन्यथा ते 0 आहे तर एन बिट शिफ्ट रजिस्टर मध्ये आपण आहोत त्या डिग्रीसह एन येथे 8 बिट पदवी 8 आहे आणि ही काही उदाहरणे आहेत आणि जर ती x8 x7 आणि x1 असेल तर ठीक आहे तर x 8 x7 आणि x1 तर x 8 x 7 आणि 1 हे 1 आहे तर याचा अर्थ काय आहे f x8 x7 x4 x2 x 1 f x8 x7 x2 x 1 f x8 x7 1 तर हे दोघे एक्सओरड होत आहेत आणि इनपुट म्हणून दिले जातात तर हा या बहुपदांचा अर्थ आहे हे ठीक आहे का बिट 7 आणि 8 मधील टॅप XORed आणि बिट 1 वर सिरियल इनपुट म्हणून दिले जाते आता अशी व्यवस्था उदभववते छद्म यादृच्छिक क्रम निर्माण करू शकते आम्ही पाहिलेला अनुक्रम जनरेटर जिथे आम्ही एक विशिष्ट लांबी पाहिली होती जर ती 8 बिट असेल तर आपल्याला माहिती आहे 8 बिट लांब होते बरोबर जेव्हा आम्ही एखाद्या विशिष्ट पद्धतीने कनेक्ट होतो तेव्हा काय होते ते आम्ही येथे पाहतो तर ते येथे 4 बिट शिफ्ट रजिस्टर आहे तर हे 4 बिट शिफ्ट रजिस्टर हे एस आणि टी एक्सओआरड आहेत आणि त्यांना सिरियल इन म्हणून दिले जाते तर बहुपदी अभिप्राय बहुपदीय आत्ताच आम्ही परिभाषित केले आहे हे पावर 3 चे x आहे आणि हे पॉवर 4 चे x आहे आणि हे आणि हे इनपुट 1 आहे तर आपण याला एक्स टू पॉवर 4 प्लस x ते पावर 3 अधिक 1 म्हणून प्रतिनिधित्व करू स्पष्ट f x4 x3 1 अर्थ सारखाच आहे म्हणून ही व्यवस्था पुन्हा लिहिता येईल तर जर ही गोष्ट घडली तर आपण पाहूया घड्याळासह ही स्थिती कशी विकसित होतील आणि प्रत्येक बाबतीत काय असेल तर ते आहे जर 0 0 0 0 ने प्रारंभ केला असेल तर काय होईल हे सर्व 0 0 0 0 इतके असल्यास 0 0 XORed आउटपुट 0 आहे ठीक आहे तर हे 0 दिले जाईल तर पुढील मूल्य 0 0 0 0 होईल तर ते लॉक राहील तर 0 0 0 0 ने आरंभ करणे आवश्यक नाही तर मग सर्व क्लियर होण्याऐवजी आपण सर्व गोष्टी प्रीसेट केल्या आहेत सर्व फ्लिप फ्लॉप जेथे प्रीसेट आणि पूर्वनिश्चित पर्याय बरोबर 1 1 1 1 1 आली समजा तेथे प्रीसेट पर्याय नसेल तर तेथे ते अनुक्रमिक किंवा समांतर लोड केले परंतु कसे तरी आम्ही 1 1 1 1 मूल्यासह शिफ्ट रजिस्टर सुरू केले आहे मग काय होईल हे एस आणि टी एक्सओरेड आहेत 1 आणि 1 एक्सओरेड आहेत तर अनुक्रमांक आत 0 असेल तर पुढील मूल्य 0 1 1 1 असेल त्यानंतर हे 1 आणि 1 पुन्हा 1 आणि 1 XORed ते 0 आहे तर पुन्हा 0 येईल आणि उर्वरित गोष्टी सरकल्या तर 0 0 1 1 आहे तर नंतर हे 1 1 पुन्हा 0 तर हे 0 0 0 1 आहे आता 0 आणि 1 हे 1 आहे तर हे 1 0 0 0 आहे म्हणून आपण पुढे जात रहाल आपण कार्य करू शकाल आणि आपण पाहू शकता आपण पाहू शकता अनुक्रम जनरेटरच्या विपरीत जे आपल्यास माहित आहे लांबी 4 या प्रकरणात हे आउटपुट जे आहे आपल्याला माहित आहे की आपण त्याचे अंतिम आउटपुट म्हणून घेऊ शकता हे 15 लांबी पर्यंत चालू आहे यानंतर हे पुन्हा सुरू होते हे पुन्हा पुन्हा सुरू होते आणि आपण येथे 0s आणि 1s येथे पाहू शकता त्यास छद्म यादृच्छिक म्हणून ओळखले जाते ठीक आहे हे अर्थाने अगदी यादृच्छिक नाही कारण काही काळानंतर त्याची पुनरावृत्ती होईल आणि जर आपल्याकडे या एन बिट शिफ्ट रजिस्टरची संख्या असेल तर एन ची व्हॅल्यू मोठी असेल तर नक्कीच आपण समजू शकता की लांबी खूपमोठी असेल आणि अशा प्रकरणात वापरल्या जाणार्या सूत्राची जास्तीत जास्त लांबी 2 पॉवर एन वजा 1 2 पॉवर एन वजा 1 असेल हे सर्व 0 0 0 0 ते विशिष्ट स्थिती स्वीकार्य नाही ठीक आहेबाकीच्या गोष्टी मिळत आहेत या बाकीच्या गोष्टी प्रसारित होत आहेत ठीक आहे म्हणून एन च्या उच्च मूल्यासह आपण हे समजू शकता की हे दीर्घ मूल्या नंतर पुनरावृत्ती होईल हा क्रम खूपच लांब असेल आणि 0s आणि 1s ची जवळपास समान संभाव्यता जी या विशिष्ट अनुक्रमात आहेस्पष्ट आहे तर शिफ्ट रजिस्टर वापरुन आपण छद्म यादृच्छिक क्रम निर्माण करण्याचा हा एक विशिष्ट मार्ग आहे आणि आपल्याला किमान माहित असलेले हार्डवेअर अतिरिक्त हार्डवेअर आणि आपण खूप वेगाने हलवू शकता ठीक आहेया गोष्टी अतिशय वेगवान पद्धतीने करता येतात आता हे लक्षात घ्यावे की आपण घेतलेला अभिप्राय कोणत्याही प्रकारचे अभिप्राय जास्तीत जास्त लांबी देणार नाहीत ठीक आहे तर उदाहरणार्थ पुन्हा 4 बिट शिफ्ट रजिस्टरसाठी आपण x 4 आणि x 3 ऐवजी बोलत आहोत जर ते x 3 आणि x 2 असेल तर त्यांना XORed दिले जाईल आणि त्यांना सिरियल इन दिले जाईल तर समान बहुपद म्हणजे x3 x ते पॉवर 3 आणि x ते x 2 पर्यंत पॉवर 2 अधिक 1 आणि आम्ही हे प्रारंभ करून म्हणतो 1 1 1 1 नंतर ही मालिका 0 आहे तर 0 1 1 1 आणि त्या मार्गाने आपण पुढे जात आहात f x3 x2 1 हे आपण येथे पाहत आहोत की हे 1 1 1 0 होईल त्यानंतर ही 0 येथे येईल हे टी आहे ठीक ही क्यू आर एस टी आहे ही टी येथे येते तर ते 0 1 1 1 1 होते तर हे 0 1 1 1 येथे पुन्हा होते अर्थातच त्यानंतर पुनरावृत्ती सुरू होईल तर 1 2 3 4 5 6 7 तर या चक्राची लांबी 7 होते पूर्वी जेव्हा ते x 3 आणि x 4 एक्स टू द पावर 3 आणि एक्स टू द पावर 4 पर्यंत होते आणि ते 1 होते तेव्हा ते अधिकतम लांबी 15 होते शक्य 0 0 0 0 0 नाकारली गेली ठीक आहे तर तो लॉक राहील तर हेलक्षात घ्यावे लागेल आणि हे आम्हाला देते आदिम बहुपदीच्या चर्चेला आणते तर सर्व बहुपद आपल्याला बहुतेक लांबी देणार नाहीत तर ज्याने आपल्याला जास्तीत जास्त लांबी दिली आहे त्याला म्हणतात आदिम बहुपद ठीक आहे तर आपण पाहू शकता की उदाहरण म्हणूनच हे बहुपद आहेत ज्यास दिलेल्या पदवीसाठी कमीतकमी एक्सओआर गेटची संख्या आवश्यक आहे तर एक टेबल प्रदान तर पदवी 2 3 4 6 7 आहे ठीक तर x पॉवर एन प्लस x प्लस 1 जो आदिम बहुपद देईल हे एकमेव नाही मी लवकरच याबद्दल अधिक सांगेन तर परंतु हे आपल्याला आदिम बहुपद देईल बरोबर उदाहरणार्थ जर ते 7 असेल तर x पॉवर 7 अधिक x अधिक 1 1 हे येथे येत असलेले इनपुट आहे तर 7 वे फ्लिप फ्लॉप आणि 1 ला फ्लिप फ्लॉप आउटपुट बरोबर XORed एकत्र केले आणि इनपुट म्हणून दिले ते अधिकतम लांबी देईल आणि जास्तीत जास्त लांबी 2 पॉवर 7 वजा 1 पर्यंत होईल तर ते असे आहे तर 5 साठी x ते पॉवर 5 आणि x ते 2 प्लस 1 तर 8 9 10 म्हणूनच हे वेगवेगळ्या संयोजनांद्वारे तपासणीनंतर येथे आले आहे आता या प्रत्येक बाबतीत जेव्हा आपण त्याकडे पहात आहात बरोबर आणि आपल्याला काय आवश्यक स्थिती सापडेल ते पुरेसे नाही जेव्हा आपण त्याकडे लक्ष द्याल तेव्हा योग्य आणि आपल्याला काय आढळेल की आवश्यक स्थिती ते पुरेसे नाही परंतु आवश्यक आहे की टॅपची संख्या अगदी ठीक आहे पॉवर n आणि x वर टॅपची संख्या तर x जो पॉवर 7 वर एक्स आहे आणि 1 ला फ्लिप फ्लॉप आणि 7 वा फ्लिप फ्लॉप 5 वा आणि दुसरा 8 वा 6 वा 5 वां ठीक तर 9 वी आणि 4 था दहावी व तिसरी तर आम्ही 10 डिग्री पर्यंत हे दर्शविले आहे परंतु आपण वाढवू शकता आणि आपण नेहमीच टॅपची संख्या समान असल्याचे पहा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टॅप क्रमांक 7 आणि 1 5 आणि 2 8 6 5 1 9 4 10 3 सारख्या सह प्रधान आहेत त्या तुलनेने दरम्यान ठीक आहे 1 व्यतिरिक्त कोणताही सामान्य विभाजक नाही ओके तर ही एक आवश्यक अट आहे परंतु ती पुरेशी अट नाही इतर महत्वाची गोष्ट अशी आहे जर एन बिट रेखीय फीडबॅक शिफ्ट रजिस्टरचा टॅप अनुक्रम आदिम बहुपदीचा n m l k आणि 0 मध्ये असेल तर तो डिग्री 8 असल्यास शेवटचा फ्लिप फ्लॉप असेल तर एन आणि 0 हे इनपुट आहे जे येथे एक्स टू द पावर 0 येत आहे तर एन आणि 0 तिथे आहेत आणि त्या दरम्यान वेगवेगळे टॅप आहेत नंतर जर त्यास आदिम बहुपद दिले तर एन वजा एन एन वजा एम एन वजा एल एन वजा के एन वजा 0 बरोबर जे प्रथम आपल्याला 0 देईल आणि शेवटचा आपल्याला एन देईल तर मुळात ते राहतातच ठीक आहे आणि इतर मूल्य हे फक्त वजा दुसरे मूल्य आहे विशिष्ट टॅप नंबर आहे ठीक हे आदिम बहुपद देखील देईल जे विशिष्ट लांबीचा जास्तीत जास्त लांबीचा क्रम आणि छद्म यादृच्छिक क्रमांक देखील देईल उदाहरणार्थ या प्रकरणात जर एक्स ते पॉवर 5 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 हा एक प्राचीन बहुपदी असेल तर एन वजा एन एक्स ते पॉवर 5 वजा 5 5 वजा 2 आणि 5 वजा 0 बरोबर आहे तर x ते पॉवर 5 आणि x ते पॉवर 3 प्लस 1 देखील एक बहुपदी आहे तर जर आपण ते 5 आणि 3 मधून घेतले तर ते XOR घ्या आणि त्यास इनपुट म्हणून फीड केल्यास ते देखील जास्तीत जास्त लांबी निर्माण करेल या प्रकरणात 2 ते पॉवर 5 वजा 1 लांबीचा क्रम जो छद्म यादृच्छिकक्रमपुनरावृत्ती करेल तर आतापर्यंत आपण ज्या चर्चा केली त्या बाह्य अभिप्राय आहेत ठीक आहे तर तेथे रेषात्मक असू शकते अंतर्गत अभिप्राय देखील असू शकतात जर तरतूद असेल तर ही बहुपदी व्युत्पन्न आणि अंमलात आणली जाऊ शकतात ठीक आहे तर अंतर्गत अंतर्गत अभिप्रायाचा वापर करून जर आपण बहुपक्षीय x ला पॉवर 4 एक्स ला पॉवर 3 प्लस 1 ची अंमलबजावणी करीत असाल तर आपण आधीपासून तपासलेल्या बाह्य अभिप्रायच्या बाबतीत ही लांबी जास्त असेल तर मग ते कसे दिसेल तर x ला पॉवर 4 आणि x ला पॉवर 3 त्यांना XORred आणि इनपुट म्हणून फ्लिप फ्लॉपचे इनपुट म्हणून दिले जाईल आणि अर्थात x ला पॉवर 4 हे येथे येत आहे 1 x ला पॉवर0 f x4 x3 1 म्हणूनच अंतर्गत अभिप्रायासह आणि या अंतर्गत अभिप्रायासह पुन्हा असे दिसेल जे आपण 1 1 1 1 म्हणणार्या आरंभिक पाहिले तर आपण तपासू शकता अशा पहिल्या काही प्रकरणांमध्ये आपण पाहू शकता तर इथे एस आणि टी एक्सोरेड आहेत एस आणि टी एक्सोरेड 1 आणि 1 आहेत तर आउटपुट 0 आहेतर S आणि T म्हणजे हे आउटपुट 0 आहे तर येथे 0 दिले जाईल तर पुढचे घड्याळ हे 0 होत आहे आणि हे 1 1 येथे परत दिले गेले आहे 1 आणि हे इतर दोन 1 ढकलले जात आहेत ठीक आहे हे दोन 1 येथे ढकलले जात आहे हे 1 येथे येत आहे आणि 1 1 XORed 0 आहे तर ते 0 मिळत आहे हे ठीक आहे तर पुढील 0 अशा प्रकारे येथे येईल हे दोन 1 येथे ढकलले जात आहेत आणि आता 1 आणि 0 XORed 1 आहे ठीक आहे तर हे 1 हे 1 XORed 0 येथे येत आहे त्यामुळे हे विकसित होतील मार्ग आहे आणि आपण प्रगती करा तर आपण ती पुन्हा 15 घड्याळ ट्रिगर नंतर चार 1 येत आहे की पाहू शकता15 घड्याळ पल्स ठीक आहे तर हे देखील एक्स ला पॉवर 4 प्लस एक्स ला पॉवर 3 प्लस 1 ने बाह्य अभिप्रायासाठी कमाल लांबी दिली अंतर्गत अभिप्रायासाठी देखील आम्ही पाहतो की ही जास्तीत जास्त लांबी देत आहे परंतु या प्रकरणात हा छद्म यादृच्छिक क्रम तयार होत आहे तो आहे 1 0 1 0 1 म्हणून आपण येथे जे काही पहाल आणि इतर बाबतीत आम्ही काहीतरी वेगळे पाहिले आहे ठीक म्हणूनच आपल्याला माहिती आहे की ही संख्या निर्माण आणि दिली जात आहे क्रमशः आत भिन्न असू शकतो परंतु दोन्ही प्रकरणांची जास्तीत जास्त लांबी आहे ठीक आहे तर ही एक महत्वाची गोष्ट आहे आम्ही याची नोंद घेतो बाह्य अभिप्रायासाठी आदिम बहुपदी देखील अंतर्गत अभिप्रायासाठी जास्तीत जास्त आदिम बहुपदी म्हणून कार्य करते आणिस्पष्ट छद्म यादृच्छिक क्रम निर्माण करते आता आपण ही विशिष्ट व्यवस्था संरचना पुन्हा पाहू पूर्वी हे केवळ अंतर्गत स्थिती मूल्यांपासून आणि व्युत्पन्न होत असलेल्या अभिप्रायांपासूनच गुंतलेले होते आता प्रतिक्रिया आहे याव्यतिरिक्त आम्ही बाह्य इनपुट टाकत आहोत आणि त्याचा काही उपयोग झाला आहे की नाही हे पहायला आवडेल होय एरर कंट्रोल कोड एरर कोडिंग जनरेशन म्हणून त्रुटी नियंत्रणामध्ये याचा महत्वाचा उपयोग होतो आणि याचा उपयोग चक्रीय रिडंडंसी चेक कोड सीआरसी कोड म्हणून केला जातो ओके तर मी तुम्हाला एका उदाहरणाद्वारे घेईन आणि ते कसे उपयुक्त आहे ते पाहू तर येथे वापरलेला बहुपद x ला पावर 3 अधिक x अधिक 1 बरोबर आहे तर याचा अर्थ असा आहे की हे 1 2 3 आहे तर हा एक प्रथम त्याला परत दिले जाते हा x 3 x 1 तर अंतर्गत अभिप्रायातूनच हे येथे दिले जाते आणि हे येथे येत आहेहे येथेXORedसह होत आहे येणारा डेटा प्रवाह ज्याला आम्ही म्हणतो संदेश म्हणून आम्हाला कोड हवा आहे g x3 x 1 येथे x 3 अधिक x XORed येथे जात आहे आणि 1 येथे येत आहे जो आता येणाऱ्या डेटा स्ट्रीमसह XORed होत आहे आता आपल्याकडे असलेला संदेश आपण विचार करूया हा 7 बिट संदेश आहे हे फ्लिप फ्लॉप सुरुवातीला सर्व क्लिअर केले गेले आहेत अगदी या रजिस्टरच्या शिफ्ट रजिस्टरमध्ये आणि या बिट लांबीच्या संदेशासाठी आम्ही तीन 0 जोडतो आम्ही येथे उपस्थित असलेल्या मूल्य दर्शविणारे तीन एस समाविष्ट करतो या शिफ्ट रजिस्टरच्या आरंभिक मूल्यांना सूचित करतो ठीक आहे आता हा इनपुट डेटा प्रवाह 7 बिट आणि 3 तीन 0 सह जोडलेला आहे ठीक आहे तर आता हे विशिष्ट सर्किट वेळेसह घड्याळाच्या पल्स सह कसे विकसित होते D3 Q2 Qn1 Dn तर ही घड्याळाची पल्स 0 आहे हे क्रमशः आहे म्हणून प्रारंभिक मूल्य 1 आहे तर येथे आपण येथे पहात असलेली 1 ही आहे तर हे तीनही 0s आहेत ठीक मग काय होते हे 1 आणि 0 बरोबर हे आहे 0 तर डी 1 मध्ये क्यू सह क्रमशः आत आणि एक्सओरिड क्यू 3 सह क्रमशः आत एक्सओरड क्यू 3 सह डी 2 आहे डी 2 हे एक आहे ठीक आहे क्यू 1 आणि क्यू 3 एक्सओआरड आणि डी 3 मिळवणे जे काही आहे ते क्यू 2 आउटपुट जे क्यू 2 आहे आणि आम्हाला नेहमी माहित आहे की डी फ्लिपफ्लॉपसाठी जे काही डीएन आहे आणि ते क्यूएन प्लस 1 होत आहे पुढील घड्याळ मूल्य आहे ठीक तर आपण या पद्धतीने हे तपासू शकतो तर प्रथम प्रकरणातील क्रमशः आत 0 आहे क्रमशः आत 1 आहे आणि क्यू 3 0 आहे तर मूल्य 1 आहे बरोबर तर पुढच्या घड्याळात क्यू 1 वर काय जाईल ते 1 आहे ठीक नंतर क्यू 3 आणि क्यू 1 XORड 0 आहे क्यू 3 आणि क्यू 1 XORड 0 आहे तर पुढचे घड्याळ 0 होते आणि क्यू 3 ला काय मिळेल जे डी 3 ला आहे ते मिळेल डी 3 ला क्यू 2 मिळेल तर हे 1 तिथे असेल तर पुढील व्हॅल्यू 1 0 0 असेल त्यानंतर 1 क्रमशः आत म्हणून येईल तर 1 आणि 1 क्षमस्व 1 आणि क्रमशः आत आणि क्यू 3 म्हणून 1 आणि 0तर 1 येथे येते नंतर क्यू 1 आणि क्यू 3 बरोबर तर 1 आणि 0 तर हे1 आहे तर पुढच्या घड्याळामध्ये 1 येथे येईल आणि पुढच्या घड्याळामध्ये क्यू 2 क्यू 3 वर येईल तर ते 1 1 0 होईल नंतर 0 येथे येईल तर अशाप्रकारे हे सुरूच आहे आणि आपण या 0 से समाविष्ट केले आहे तसेच ठीक आहे तर 0 ते 9 तर 10 घड्याळ पल्स आहेत एकदा आपण हे 10 घड्याळ पल्स पूर्ण केल्यावर आपण येथे जे पाहतो त्याचे मूल्य 0 1 0 बाकी आहे तर आता उर्वरित आम्ही या 7 मेसेज बिट्सला चेक बिट्स म्हणून जोडतो ठीक आहे जर संदेश बिट्स थोडा कमी असेल तर किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर त्यानुसार आम्ही पुढे जाऊ परंतु आम्ही नेहमी आपल्या योजनांमध्ये राहूहे तीन 0s या तीन 0s बरोबर असतील तर हेच संक्रमित होत आहे बरोबर हा संदेश बिट्स प्रसारित होत आहे रिसीव्हरच्या शेवटी आम्ही काय करू आपण काय कराल तर रिसीव्हर एंड आता हे बिट्स जे काही आहे ते इनपुट म्हणून दिले जाईल सर्किट समान असेल आणि ते 0 0 0 ने प्रारंभ केले जाईल आणि आम्ही त्याच पद्धतीने प्रकाशित करू ज्या मार्गाने ट्रान्समीटरच्या शेवटी प्रगती केली आहे त्याच तशाच प्रकारे आणि रिसीव्हरच्या शेवटी जेव्हा प्रत्येक बीट योग्य प्रकारे प्राप्त झाले तर कोणतीही त्रुटी आढळली नाही तर उर्वरित 0 0 0 होईल ठीक आहे जर उरलेले 0 0 0 व्यतिरिक्त काही असेल तर याचा अर्थ असा आहे की येथे त्रुटी आहे ओके येणार्या प्रवाहात येथे एक त्रुटी आहेठीक आहे आणि हा सीआरसी कोड विशेषतः स्फोट त्रुटी शोधण्यासाठी उपयुक्त आहे स्फोट त्रुटी म्हणजे ध्वनी आणि एकापेक्षा जास्त बिट्स सलग बिट्स चुकीचे ठरू शकतात तर त्रुटी सलग बिटमध्ये गेली तर ही सीआरसी कोड जनरेशन आहे आणि मगच हे रिसीव्हरच्या बाजूला शोधते आणि चेक बिट्स येत आहेत आणि तिथे ही शिफ्ट रजिस्टर उपयोगी आहे एलएफएसआरचे बरेच अनुप्रयोग आहेत तर मी येथे छद्म यादृच्छिक क्रम निर्मिती करण्याच्या त्यांच्या क्षमतांपैकी काही आणि बहुतेकांची यादी केली आहे जर काउंटरला 0 0 0 1 0 0 1 0 यासारख्या स्थितीची आवश्यकता नसल्यास आपल्याला माहित असलेल्या या अनुक्रमांकांची संख्या वाढविणे आवश्यक नाही कोणत्याही प्रकारची स्थिती तेथे असू शकतात आणि नंतर वेगवान काउंटर पुरेसे लांबलांबीचेबनलेले असावे तर म्हणजे एन बीटसह आम्ही दोन ला पावर एन वजा 1 पर्यंत जाऊ शकतो आणि त्याचा दुसरा उपयोग चाचणी पॅटर्न पिढीमध्ये आहे ज्याचा उपयोग अनुप्रयोग विशिष्ट इंटिग्रेटेड सर्किटमधील दोषांची चाचणी करण्यासाठी केला जाऊ शकतो स्क्रॅम्बलिंग म्हणजे एलएफएसआर आउटपुटचा आणखी एक वापर छद्म यादृच्छिक क्रम संदेश बिटसह XORड होऊ शकते आणि परिणामी सिग्नल नमुना अधिक आवाजासारखे दिसू शकेल आणि मूळ संदेश परत मिळविण्यासाठी प्राप्तकर्ताच्या शेवटी केले जाऊ शकते आणि हे क्रिप्टोग्राफीमध्ये देखील वापरले जाते जेथे सुरुवातीस बीज ज्यापासून छद्म यादृच्छिक क्रम तयार केला जातो ते एक क्रिप्टोग्राफिक की म्हणून काम करू शकतात आणि प्रथम एनक्रिप्शनसाठी आणि डिक्रिप्शनसाठी रिसीव्हरच्या बाजूला वापरले जाऊ शकतात आणि आपण त्रुटी नियंत्रण कोड सायकल रिडंडंसी चेक चेक बिट्स ज्या पद्धतीने तो ठेवला आहे आणि सीआरसी 16 ही एक लोकप्रिय गोष्ट आहे सीआरसी 32 देखील आहे उदाहरणार्थ एक्स ते पॉवर 16 प्लस x ते पावर 15 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 ही एक बहुपदी असू शकते आणि त्यात 16 स्फोट त्रुटी आणि इतर अनेक प्रकारच्या त्रुटी आढळू शकतात g x16 x15 x2 1 तर आपण हे समारोप करू आम्ही पाहिले आहे की एलएफएसआर वापरला जाऊ शकतो आणि तयार करण्यासाठी पुरातन बहुपदीय छद्म यादृच्छिक क्रमांकाद्वारे पुरेशी लांबी आणि पुरातन बहुपदीय मध्ये अगदी जोडांची संख्या असणे आवश्यक आहे आणि टॅप निर्देशांक तुलनेने मुख्य असणे आवश्यक आहे ही एक आवश्यक अट आहे पुरेशी नाही आणि त्रुटी नियंत्रणासाठी सीआरसी कोड उपयुक्त आहे कारण त्रुटी नियंत्रण कोड आणि एलएफएसआर क्रिप्टोग्राफी आणि स्क्रॅम्बलिंग चाचणी नमुना निर्मिती आणि इतर बर्याच भागात वापरता येऊ शकतोठीक आहे धन्यवाद